सर्वाना नमस्कार इंजिनीअरिंग ड्रॉईंग अँड कॉम्पुटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे याआधीच्या तासात आपण सेक्शन्स शिकलो या तासात आपण सेक्शनल व्ह्यूज बद्दल अधिक जाणून घेणार आहोत तर या सेक्शनल व्ह्यूज मध्ये आपल्याकडे विविध विषय आहेत जसे फुल सेक्शन्स कसे काढावेत जर हाफ सेक्शनल व्ह्यू असेल तर ते कसे दिसतील ऑफसेट सेक्शन्स कसे काढावेत रिव्हॉल्व्ह सेक्शन्स कसे दर्शवावेत तर आजच्या तासात आपण हे सर्व शिकणार आहोत पुढील तासात आपण रिब वेब सेक्शन्स अलाईन्ड सेक्शन्स जर तुटलेल्या प्रकारचे सेक्शन्स असतील तर ते कसे दिसतील आणि जर एखादा भाग काढून टाकला तर तो भाग आणि मशीन चे घटक कशा पद्धतीने दर्शवावे जर त्याला आपल्याला कट सेक्शनल व्ह्यू मध्ये दर्शवायचे असेल तर ते कसे दर्शविता येईल हे सर्व आपण शिकणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण फुल सेक्शन आणि हाफ सेक्शनल व्ह्यूस पासून सुरुवात करूया पहिला विषय आपण पाहणार आहोत तो म्हणजे फुल सेक्शन्स कशा पद्धतीने दर्शवावेत उदाहरणार्थ ह्या अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट ला विचारात घ्या कदाचित हा कॅमेरा लेन्स चा एक भाग आहे आता याच्याअगदी बरोबर मध्य प्रतलावर आपणास छेद द्यायचा आहे जो या कॅमेरा ऑब्जेक्ट मधून आरपार जात आहे आता आपल्याला डाव्या बाजूचा भाग ठेवायचा आहे आणि उजवीकडील भाग काढून टाकायचा आहे तर आता आपण जर याला दोन कट सेक्शनल व्ह्यू च्या मदतीने समान भागात विभागले आहे आपल्याला जो डावा भाग ठेवायचा आहे त्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा आणि उजवीकडील भाग काढून टाका हे आपण कॅमेरा ऑब्जेक्ट च्या आतमध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी करत आहोत बाहेरून जेव्हा आपण त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू पाहत असतो तेव्हा आपल्याला त्याच्या पृष्ठभागाचा परीघ तसेच त्याचे डायमेन्शन्स दिसत असतात जोपर्यंत आपण काल्पनिक छेद प्रतल विचारात घेत नाही तोपर्यंत त्याच्या आतमध्ये कुठले घटक आहेत ते आपणास दिसणार नाहीत आणि म्हणूनच आपण सेक्शनल व्ह्यूज पाहणार आहोत आणि इथे हा संपूर्ण ऑब्जेक्ट आपण दोन सामान भागात विभागणारी आहोत आणि त्याला काढून टाकणार आहोत आणि म्हणूनच आपण अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट्स ना फुल सेक्शनल व्ह्यू असे म्हणतो तर उजवीकडचा भाग काढून टाकल्यानंतर हा उरलेला भाग आहे इथे आपण त्याच्या आतमध्ये काय आहे ते पाहू शकतो एकदा का या भागातून छेद गेला कि त्याच्या आतमध्ये काय आहे ते आपण पाहून शकतो आणि इथे ते असे आहे कारण आपण त्याला या दिशेने कापत आहोत आणि म्हणूनच त्याचा आकार आपणास असा मिळाला आहे त्याचप्रमाणे जर आपण त्याची पार्शवभूमी पहिली तर जर हे इथून आरपार गेले तर आपणास असा आकार मिळू शकतो पण तो या आयसोमेट्रिक व्ह्यू ने पाहिल्यास आपणास सहजासहजी दिसणार नाही परंतु जर आपल्याकडे फुल सेक्शनल व्ह्यू असेल तर त्याच्या मागील बाजूस काय आहे ते देखील आपण पाहून शकतो हा काही मटेरियल पासून बनवलेला ३ डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा याला छेद देत असतो तेव्हा नेहमीच आपल्याला त्या भागातील मटेरियल दिसते आणि जेव्हा प्रतल या भागातून जात असेल तेव्हा आपण त्याला हॅच रेखाच्या मदतीने दर्शवू शकतो जर या ऑब्जेक्ट ला आपल्याला प्लॅनर व्ह्यू मध्ये दर्शवायचे आहे म्हणजेच त्या ऑब्जेक्ट कडे या दिशेने पाहिल्यास तो आपल्याला कसा दिसेल हे पाहायचे आहे आता या प्रतलात जे काही छेदले जाईल तोच भाग आपण सेक्शनल व्ह्यूज मार्फत दाखवू आणि प्रतलातील जो भाग कापला गेला नसेल त्याला आपण हॅच रेखांनी दर्शवू ह्या हॅच रेखा आहेत तर हा तो भाग आहे ज्याला आपण छेदणार आहोत आणि हा प्रतलातील तो भाग आहे जो आपण कापणार नाही आहोत तर या भागाला आपण हॅच रेखांनी दर्शविले नाही पाहिजे छेदल्यानंतर आपल्याला हा भाग मिळतो आणि इथे हे मटेरियल आहे चला तर मग आपण काही रंगांचा वापर करू तर हा जो काही भाग आपण पाहत आहोत त्या काही वस्तू आहेत त्याचप्रमाणे खालील बाजूस देखील मटेरियल आहे तर आपल्याकडे या भागात अशा प्रकारचे मटेरियल आहे तसेच प्रतलातील या भागास छेद दिला गेलेला नाही आहे तर प्रतालाने या भागास छेद दिलेला नाही आणि म्हणूनच आपण याना हॅच रेखांनी दर्शवू शकत नाही ज्या ज्या भागातून मटेरियल काढून टाकले जाईल त्या भागास आपण हॅच रेखांनी दर्शवू छेद प्रक्रिया चालू असताना जर आपण या मटेरियल ला काढून टाकू शकत नसू तर आपणास ते हॅच रेखांनी दर्शविता येणार नाही कारण हा एक असममितीय ऑब्जेक्ट आहे आणि आपण नेहमीच हे मध्यरेषेचा वापर करून दर्शवत असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमीच तो सेक्शन दाखवत असतो जो या सेक्शन A Aच्या खाली कार्यरत आहे लेबल आपण इथे दाखवू तर आपण इथे छेद देऊ A A या बाणांचा वापर करू तर बाणांची दिशा हे दाखवते की हा भाग आपण ठेवणार आहोत आणि हा भाग काढून टाकणार आहोत तर बाणांची दिशा आपणास ठेवलेला भाग दर्शवित आहे आणि जेव्हा मी वरील व्ह्यू ने पाहत असतो तेव्हा छेद प्रतल हे मला एका रेषेप्रमाणे दिसते तर बाणांची दिशा अशा प्रकारे असते तर नेहमीच याकरिता आपल्याला जे सेक्शन्स दर्शवायचे असतात ते आपण कट सेक्शनल व्ह्यू मार्फत दर्शवित असतो आणि म्हणूनच एखादा भाग आपणास काढून टाकायचा असेल तर त्याला लेबल देणे गरजेचे आहे तसेच त्याला योग्य अशा रेखांनी दर्शविणे गरजेचे आहे म्हणजे हे लोखंडी मटेरियल असेल तर त्याला आपण ह्या रेखांनीं दर्शवू पितळी असेल तर हे असे कांस्य असेल तर असे ताम्र असेल तर असे तसेच लाकडी असेल तर हे असे अशा वेगवेगळ्या रेखांनी दर्शवू तर या सादरीकरणावर आधारित आपण कुठल्या प्रकारच्या मटेरियल चा वापर करीत आहोत हे आपणास समजू शकते साधारणपणे जेव्हा तुम्ही कारखान्यातील उत्पादन विभागात कार्यरत असता तेव्हा उत्पादन प्रक्रिया चालू असताना ड्रॉईंग शीट्स चे वाटप केले जाते आणि तेव्हा आपणास हे लक्षात येते के आपण कुठल्या भागाचे उत्पादन करीत आहोत आणि त्याच्या आतमध्ये कुठल्या मटेरियल चा वापर केला गेला आहे योजनाबद्ध अशा चित्ररूपाने दर्शवायचे असल्यास आपण संपूर्ण ऑब्जेक्ट वरील व्ह्यू नुसार दाखवतो आणि तिथे सेक्शन प्लॅन असते तर जर आपण वरून पाहत असू तर काही गोष्टी जसे ते कशा पद्धतीने दिसते तो भाग आपण ठेवणार राहतो तो आपल्याला बाणांच्या मदतीने दर्शवावा लागेल आणि हे छेद प्रतल एक लांब डॅश आणि त्यानंतर दोन आखूड डॅश आणि पुढेही तसेच या प्रकारे दर्शवावे लागेल आणि सुरुवातीला आपल्याकडे ह्या छुप्या रेषा आहेत त्यांना आपण तुटक रेघांनी दर्शवू त्याकरिता आपण हा भाग ठेवू आणि हा भाग काढून टाकू आणि हा उरलेला जो सेक्शन आहे तो आपण दर्शवू जर हे आपण संपूर्ण ऑब्जेक्ट ला अनुसरून करत असू तर त्याला फुल सेक्शनल व्ह्यू असे म्हणतात इथे काही महत्वाचे मुद्दे आहेत सेक्शन चा भाग हा दृश्यमान अशा बाह्यरेखांनी दर्शविलेला आहे जेव्हा तुम्ही याला वरील व्ह्यू ने पाहत असता आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण कट सेक्शन्स खोलत नसू तेव्हा आपण त्यांना तुटक रेखांनी दर्शवत असतो छेद गेल्यानंतर तिथे तुटक रेखा असू शकत नाहीत कारण प्रतल त्यातून जात आहे आणि म्हणूनच ही एक अखंड रेखा असली पाहिजे हिला आपल्याला तुटक रेषेने दाखवून चालणार नाही संपूर्ण गोष्ट ही सतत जाणारी असली पाहिजे उलटपक्षी वरील व्ह्यू मध्ये कट सेक्शन काढून न टाकता जो काही भाग दिसेल तो ह्या तुटक रेषांनी दर्शविलेला आहे दुसरा मुद्दा असा छेद प्रतलामागील दृश्यमान रेषा ह्या दर्शविल्या गेल्या पाहिजेत तर ज्या कुठल्या दृश्यमान कडा आपण पाहू शकत असू त्यांना छेद प्रतलामध्ये स्पष्टपणे दाखविले गेले पाहिजे आणि जर काही छुपी वैशिष्ट्ये असतील सेक्शनल व्ह्यू च्या भागामधून त्यांना वगळणे गरजेचे आहे उदाहरणार्थ आपण इथे छेद देत आहोत पण त्याच्या आतमध्ये असे काही भाग असू शकतात जे इथे कुठेतरी सेक्शन च्या मागे लपलेले आहेत जेव्हा आपण कट सेक्शनल व्ह्यू दर्शवित असतो तेव्हा लपलेल्या भागांना दाखवण्याची गरज नसते जरी ते ऑब्जेक्ट चा मागील बाजूस लपलेले असतील तरी सुद्धा त्यांना दर्शवू नये ते अपवादात्मक अपवाद असतात उदाहरणार्थ इथे काही धागे आणि खंडित झालेले सेक्शन्स असतील हे आपण पुढील तासात शिकणार आहोत तर ह्या खंडित झालेल्या सेक्शन्स च्या दरम्यान चा भाग आपण तुटक रेघांनी दर्शवू शकतो परंतु बऱ्याच वेळेस जर काही लपलेल्या गोष्टी असतील तर कट सेक्शन्स घेतल्यानंतर आपण त्यांना दाखवू शकत नाही हे एक उत्कृष्ट प्रकारचे सादरीकरण असते आता रेखाच्या प्रकारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपण त्यांना त्या कुठल्या साहित्यापासून बनलेले आहेत त्या अनुषंगाने दर्शविले पाहिजे तर आपल्याकडे ही एक माहितीपुस्तिका आहे ज्यात आपण हे पाहू शकतो की हे लोखंडी साहित्यापासून बनलेले आहे का उदाहरणार्थ जर हे ओतीव लोखंडापासून बनलेले आहे किंवा सर्वसामान्यपणे सर्व साहित्यापासून बनलेले असेल तर आपणास त्यांना ४५ अंश झुकलेल्या अशा समांतर हॅच रेखांनी दर्शवावे लागेल तर तुमच्या छोट्या ड्रॅफ्टर चा वापर करून तुम्ही या समांतर रेघ काढू शकता जर हे स्टील पासून बनलेले असेल तर या फक्त समांतर रेखा नाही तर दोन समांतर रेखा एकत्र आहेत या दोन रेखांतील अंतर दाखवणे गरजेचे आहे तर अशा प्रकारचे सादरीकरण स्टील करीत दर्शविले जाते जर हे पितळ कांस्य किंवा तांब्या सारखे नरम साहित्यापासून बनलेले असेल तर त्याला आपल्याला हॅच रेखा त्यानंतर तुटक रेखा आणि त्यानंतर अखंडित रेघ अशा पद्धतीने दर्शवावे लागेल साहित्य दाखवण्याचा हा एक मार्ग आहे आता आपण सममितीय ऑब्जेक्ट बद्दल अधिक माहिती करून घेऊ तर इथे आपल्याकडे वर्तुळाकार सममिती आणि दंडगोलाकार सममिती असलेले ऑब्जेक्टस आहेत आणि आपल्याला याना या प्रतलाच्या बाजूने कापायचे आहे याचाच अर्थ संगणकासाठी सामान्य असा आपण त्या ऑब्जेक्ट चा एक तुकडा घेणार आहोत तर मी हे प्रतल दाखवत असेन जो पूर्णपणे या मार्गाने जात असेल आणि बाणांची दिशा टिकवून ठेवत असेल याचाच अर्थ हा भाग ठेवला जाईल आणि हा भाग काढून टाकला जाईल जेव्हा आपले ह्या भागाचे काम पूर्ण होईल तेव्हा आपल्याला जे काही ठेवायचे आहे ते आपण इथे दाखवू तुम्ही या ऑब्जेक्ट ची आंतरिक रचना देखील पाहू शकता इथे ही एक ड्रिल केलेली बोअर आहे हा त्याचा भाग आहे आणि यातील साहित्य हे अशा प्रकारे भरलेले आहे कारण या दोन समांतर रेषा एकमेकांपासून अशा पद्धतीने वेगळ्या केल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच हा एक स्टील चा ऑब्जेक्ट आहे आपण आता दुसरे आणखी एक उदाहरण पाहू इथे आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि हे एक छेद प्रतल सेक्शन आहे त्याला आपण A A असे म्हणू हा भाग ठेवायचा आहे आणि हा भाग काढायचा आहे जर मला ते साहित्य सेक्शनल व्ह्यू दाखवल्यानंतर दर्शवायचे असेल तर मी त्यांना अशा प्रकारच्या फक्त छुप्या रेघांनी दर्शवू शकत नाही कारण ते चुकीचे ठरेल दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही छेद प्रतलामधून मटेरियल काढून टाकता तेव्हा ते हॅच रेखाच्या मदतीने दर्शवावे लागते तर त्या हॅच रेखा सुद्धा इथे दिसत नाही आहेत म्हणूनच हे चुकीचे सादरीकरण आहे अचूक सादरीकरण म्हणजे ज्यात ह्या गोष्टी असतील आणि आणि ह्या अखंड रेखा देखील असतील आता आपण हाफ सेक्शनल व्ह्यू कडे पाहुयात तर हाफ सेक्शन ऑब्जेक्ट च्या आतील अर्धा भाग अनाच्छादित करते तर दुसऱ्या अर्ध्या भागाचा बाह्य भाग टिकवून ठेवतो आणि ह्या हाफ सेक्शन चा वापर मुख्यत्वे सममितीय ऑब्जेक्टस करीत होतो फुल सेक्शनल व्ह्यू करीत या सममिती ची गरज नसते परंतु हाफ सेक्शनल व्ह्यू चे सादरीकरण करणे नेहमीच फायदेशीर ठरते कारण आपल्याला हा संपूर्ण ऑब्जेक्ट हॅच रेखांनी भरण्याचं गरज नसते कारण ह्या आळीपाळीने येणाऱ्या सममितीय गोष्टी आहेत यातील जवळपास एक चतुर्थांश भाग आपण यातून काढून टाकू आणि उरलेला भाग हाफ सेक्शन ने दाखवू चला तर याकडे पाहू आपल्याकडे हा ऑब्जेक्ट आहे आणि याची सममिती वर्तुळाकार आहे आता जर मला याचे सादरीकरण करावयाचे असेल तर मला फक्त या कॅमेरा च्या लेन्स च्या भागालाच हॅच रेखांनी दर्शविणे पुरेसे नाही खरंतर या कॅमेऱ्याकरिता फक्त हाच एक चतुर्थांश एवढा भाग मी हॅच रेखांनी दर्शवू शकतो आणि अशाप्रकारे आपला उद्देश साध्य होतो जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो तेव्हा आपण त्याला हाफ सेक्शन असे म्हणत असतो उदाहरणार्थ आपण आणखी हा दुसरा ऑब्जेक्ट घेऊ तर या ऑब्जेक्ट ची सममिती या दिशेने आहे तर आता मी हा भाग काढून टाकतो नाही हा भाग राखून ठेवतो आता तुम्ही काल्पनिकरीत्या पाहण्याचा प्रयत्न करा की हे कसे दिसेल तर जर ही गोष्ट म्हणजे छेद प्रतल असेल तर या भागाला टिकवून ठेवा हे छेद प्रतल आहे तर हा भाग टिकवून ठेवा तर माझे प्रतल हे या दिशेने जात आहे आणि L प्रमाणे कोन तयार करीत आहे तर या L कोन प्रतलाला मी कापतो आणि हा भाग काढून टाकतो आणि हा भाग टिकवून ठेवतो तर आता हे कसे दिसते याकरिता आपण हाफ सेक्शन चा वापर करतो तर आपण जर ह्या भागाला दृश्यमान पद्धतीने काढून टाकले तर त्याच्या आतील मटेरियल आपणास दिसेल तर आपण हा भाग काढणार नाही आहोत आणि म्हणूनच आपण त्याला हॅच रेखांनी नाही दर्शवणार आणि मग पुन्हा हा भाग काढून टाकू आणि हा काढून टाकलेला भाग हॅच रेखांनी दर्शवू त्याचप्रमाने आपण हा भाग काढून टाकला आहे आणि म्हणून आपण याला हॅच रेखांनी दर्शवू तर जर आपण वरील व्ह्यू ने पाहत असू तर हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने दिसेल हे असे गोल गोल छिद्र दिसतील आणि जो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तो टिकवून ठेवला जाईल

तर याच कारणामुळे आपल्याला प्रतलाची माहिती हवी असते हे प्रतल असे जाते आणि आपल्याला या दिशेनं हे काढून टाकायचे आहे तर हाफ सेक्शन मध्ये हे असे गेले आणि हे मिळाले तर हे टिकवून ठेवले आणि हे काढून टाकले जर असेच आपल्याला फुल सेक्शन मध्ये करायचे असेल तर हे या मार्गाने जाईल ज्याची आपल्याला गरज नाही तर हा जो काही भाग आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला ऑब्जेक्ट बद्दल जास्तीत जास्त माहिती देईल याबद्दल आणखी माहिती द्यायची झाल्यास ती अशी असेल की आपण ते छिद्र पाहू शकतो अशा स्थितीत असू तिथे छिद्र नाही आहे आणि या भागात तेच साहित्य आहे जे इथे आहे आणि म्हणून आपल्याला हे हॅच रेखांनी दाखवायची गरज नाहीतर जर मी या ऑब्जेक्ट ला काल्पनिकरीत्या पाहत असेन तर हा हॅच रेखांनी दर्शविलेला भाग असेल आणि या छिद्रामुळे ही बोअर इथे असेल आणि इथे हि एक अक्ष रेखा आहे जी यातून आरपार जाईल कारण की हे हाफ सेक्शनल सादरीकरण आहे हा जो कुठला ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण कापत आहोत तो उरलेल्या सेक्शनल गोष्टींशी जुळवून घेईल तर तुम्हाला हा जो कट सेक्शन आहे तो तुम्ही इथून पाहू शकता तर इथे याच्या आणि याच्या मध्ये अंतर आहे त्यामुळे आपल्याकडे जो काही कट सेक्शन आहे त्याला आपण तिथे पाहू शकतो आणि इथे रिकाम्या जागा आहेत तर या त्या रिकाम्या जागा आहेत आणि फक्त इथून मटेरियल काढून टाकले जाईल पण या मध्य रेषेतून काढले जाणार नाही तर या मध्य रेषेपासून तळाशी मागे जाणारा हा ऑब्जेक्ट आहे तो कोणत्याही कट व्ह्यू शिवाय साहित्याप्रमाणे बाहेर येतो अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट आणि व्ह्यू ना आपण सेक्शनल व्ह्यू असे म्हणतो हे ऑब्जेक्ट ला अगदी सोपे बनवते आणि म्हणते की आपल्याला हे याकरिता दाखवायचे नाही आहे हे या बाजूला देखील सममितीय असेल म्हणूनच संवाद साधण्याकरिता हा एक सर्वात सोपा मार्ग आहे कारण इथे देखील एक छिद्र आहे आणि हा एक असममितीय ऑब्जेक्ट आहे आणि तुमच्याकडे ही डावी उजवी सममिती आहे आणि हे दर्शविणे उत्तम राहील तर मी म्हणालो त्याप्रमाणे या निम्म्या भागावर आपण या छुप्या रेखा दर्शवू नये आणि इथे एक मध्यरेषा असली पाहिजे जी या भागांची विभागणी करेल आणि बाणांची दिशा आपण टिकवून ठेवलेला भाग दर्शवेल आता हा आणखी दुसरा एक ऑब्जेक्ट घेऊ पुन्हा आपल्याकडे हा सममितीय ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला हा भाग टिकवून ठेवायचा आहे आणि हा भाग काढून टाकायचा आहे जर आपण याला काढून टाकले तर आपल्याकडे इथे हे मटेरियल आहे तर आपल्याकडे हे जे मटेरियल आहे त्यांना हॅच रेखा आहेत आणि त्या इथपर्यंत वाढत गेलेल्या आहेत तर आपण याला हॅच रेखांनी दर्शवित आहोत आता हे ह्याला इथे जुळत आहे तर तुम्ह्याकडे इथे ही मध्यरेषा आहे आणि हे मटेरियल इथे दाखवले जाईल तर इथे आपलीकडे कुठल्याही छुप्या रेखा नाहीत आणि हे गोलाकार दिशेने सममितीत असतील आता आपण या दुसऱ्या व्ह्यू कडे पाहू ज्याला आपण ऑफसेट सेक्शन असे म्हणतो एकाच ठिकाणी सेक्शनल प्रतल असण्याऐवजी जर आपल्याकडे अनेक प्रतले असतील जे ऑब्जेक्ट च्या मधून जात असतील आणि त्या यंत्राच्या घटकाच्या आतील भाग दाखवत असतील तर आपण ऑफसेट सेक्शन्स चा विचार करतो उदाहरणार्थ आपल्याकडे हा ब्रॅकेट आहे मला हे प्रतल या दिशेने आत आले पाहिजे आणि ऑब्जेक्ट मधून गेले पाहिजे जाऊन पुहा परत आले पाहिजे व गेले देखील पाहिजे अशा प्रकारचा सेक्शन मला हवा आहे असे असल्यास मी बाण या दिशेने दर्शवेन याचाच अर्थ मी हा भाग टिकवून ठेवेन आणि हा भाग काढून टाकेन चला तर मग या कट सेक्शनल व्ह्यू ला आयसोमेट्रिक पद्धतीने काल्पनिक रित्या पाहण्याचा प्रयत्न करूया तर जर आपण वरील व्ह्यू ने पाहत असू तर आपल्याला हा भाग टिकवून ठेवावा लागेल आणि हा भाग काढून टाकावा लागेल तर आयसोमेट्रिक पातळीवर आपल्याला हा सियान रंग काढायचा आहे आणि निळा रंग टिकवून ठेवायचा आहे जर आपण असे केले तर आपल्याला कट सेक्शनल व्ह्यू आणि ऑफसेट कट सेक्शनल व्ह्यू दिसतील कारण हे प्रतल यातून जात आहे म्हणूनच हा भागात मटेरियल चे घटक असले पाहिजे आणि हा दर्शविला गेलेला व्ह्यू असेल म्हणून हा भाग काढून टाकल्यावर काल्पनिकरीत्या आपल्याला हे दिशेने पाहायला हवे तर हे सगळे भाग दर्शविले जातील जेव्हा आपल्याकडे त्या प्रकारचे प्रोजेक्शन असेल तेव्हा तिथे मटेरियल आपण काढून टाकत नाही म्हणजेच इथले मटेरियल काढले जाणार नाही आणि हे निव्वळ एका बोअर सारखे असेल आणि या भागात मटेरियल असेल आता पुन्हा आपलीकडे हे छिद्र आहे जे या सर्व मार्गातून जात आहे तर आपल्याकडे हे अखंड असे मटेरियल आहे तर इथे मटेरियल अस्तित्वात आहे आणि पुन्हा ते इथे या मार्गाने येत आहे तर इथले मटेरियल काढून टाकलेले नाही आणि म्हणूनच प्रोजेक्टेड व्ह्यू हे आपल्याला ऑब्जेक्ट वर दिसतील आता जर माझ्याकडे हे मटेरियल असेल आणि या यंत्राचा घटक असेल तर तुम्ही विविध प्रतलांमध्ये ऑफसेट सेक्शन्स चा अंदाज बंधू शकता का उदाहरणार्थ मला हे काहीसे असे पाहिजे याला घेतले पुन्हा हे इथून गेले जर हे असे असेल तर तर ते कसे बरे दिसेल जर माझ्याकडे हे काहीसे असे या दिशेने जाणारे येणारे असेल तर हा भाग मला टिकवून ठेवावा लागेल आणि हा भाग काढून टाकावा लागेल मग ते कसे दिसेल माझ्याकडे हे असे प्रतल आहे जे इथून जाते आणि पुन्हा इथून जात असेल तर ते कसे दिसेल त्या ऑफसेट सेक्शन्स चा थोडा अंदाज घ्या तर उदाहरणार्थ आपण विविध प्रतलांचे ऑफसेट सेक्शन्स घेत असू उदाहरणार्थ मला हे सेक्शन घालवायचे आहे तर हे गेले गेले गेलेगेले तर इथे हे छिद्र आहे जिथे हे या दिशेने गेले पाहिजे पुन्हा ह्या छिद्रातून गेले पाहिजे दुसरे म्हणजे मला इथून जायचे आहे आणि या दिशेने यायचे आहे आणि पुन्हा या B मधून यायचे आहे त्याचप्रमाणे मला हे प्रतल यामधून अशा पद्धतीने पुढे जाऊ द्यायचे आहे येते जाते तर हे कसे जाईल हे सेक्शनल व्ह्यूज आहेत तर आता यावरील उपाय पाहूया जे मी सेक्शन A ला पकडले आणि मी त्याला दर्शवित आहे तर आपल्याकडे हे मटेरियल चे भाग असतील आणि तिथे हॅचिंग घडेल आणि अशा जागा जिथे मोठे भाग आहेत अशा भागातून आपण मटेरियल काढणार नाही तो भाग तसाच रिकामा राहील त्याचप्रमाणे सेक्शन B हा इथून असा जात असेल तर तो कसा दिसेल हे याला दर्शविते आणि ते त्याला दर्शविते सेक्शन C हा तो सेक्शन आहे जो आपल्याला हवा होता त्याच्या खाली छिद्र आहे आणि आपल्याकडे हा अशा प्रकारचा एक स्लॉट आहे जो संपूर्णपणे खाली जात आहे तर आपल्याकडे ते आहे आणि हे छिद्र आहे जे आपण या पद्धतीने जाताना दाखवणार आहोत तर जेव्हा आपण या दिशेने पाहतो तेव्हा सेक्शन्स अशा प्रकारे दिसतात आता जरा या रिव्हॉल्व्हड सेक्शन्स कडे बघा उदाहरणार्थ माझ्याकडे दोन मटेरियल्स पासून बनलेला एक ऑब्जेक्ट आहे ही जवळपास लोलकासारखी दिसणारी एक वस्तू आहे ज्याला आपण हेलकावे देणार आहोत आणि हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आता आपल्याला असे सेक्शन हवे आहेत जे यातून तसेच यातून देखील अशा पद्धतीने जात असतील या प्रतलाला इथे कापा आणि हे काढून टाका प्रतलाच्या या बाजूला छेद द्या आणि हा भाग टिकवून ठेवा जेव्हा आपल्याकडे या प्रकारचे ऑब्जेक्टस असतील तेव्हा आपण हे मटेरियल कापून काढत असतो म्हणून याला हॅच रेखांनी दर्शवावे आता या ऑब्जेक्ट ला आपण काढून टाकू परंतु आपल्याला तर त्याला प्रोजेक्शन प्रतलावर पाहायचे आहे तर मग आपल्याला काय करता येईल की हे संपूर्ण मटेरियल इथून काढल्यावर याला खालून गोलाकार फिरवावे लागेल कारण आपल्याला या दिशेने एक संपूर्ण दृश्य दिसेल असे काहीसे पाहायचे आहे जर मी सरळ मार्गाने हा बाजूचा व्ह्यू पाहत असेन तर ते या भागापर्यंत असेल आणि आपण ते पाहण्याच्या स्थितीत असू पण ते किती मोठे किंवा लांब आहे याची माहिती मात्र आपणास नसेल आणि म्हणूनच आपल्याला काय करावे लागेल की याचा गोलाकार सेक्शन जाणून घेण्यासाठी खालील दिशेने या ऑब्जेक्ट ला गोलाकार फिरवावे लागेल आणि हा भाग काढून टाकावा लागेल आणि दाखवावे लागेल तर जेव्हा आपण या प्रोजेक्शन च्या रेखा गोलाकार फिरवल्यानंतर पाहत असू तेव्हा हा भाग याच्याशी तंतोतंत जुळत असतो हा भाग गोलाकार फिरवल्यानंतर असे दिसते की हे त्याच्याशी तंतोतंत जुळत आहे आणि म्हणूनच आपल्याला असे जाणवते की निव्वळ प्रोजेक्शन पेक्षाही ही या ऑब्जेक्ट बद्दल खरी माहिती आहे आणि म्हणूनच आपण ड्रिल केलेल्या छिद्राचे माप आणि त्याची आंतरिक माहिती आपणास मिळेल आपल्याकडे जर अशा प्रकारचे ऑब्जेक्टस असतील तर त्यास आपण रिव्हॉल्व्ह सेक्शन्स असे म्हणतो तर आजच्या तासात आपण फुल सेक्शन्स हाफ सेक्शन ऑफसेट सेक्शन्स आणि रिव्हॉल्व्ह सेक्शन्स शिकलो पुढील तासात आपण रिब आणि वेब सेक्शन्स अलाईन्ड सेक्शन्स ब्रोकन आऊट रिमूव्हड आणि यंत्र घटकांबद्दल जाणून घेऊ